आता पुढे आपण वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या सपोर्ट बद्दल माहिती घेऊया असे समजा की एक सपोर्ट A येथे आहे आणि दुसरा B येथे आहे तर A आणि B दोन्ही सपोर्ट एका उंचीवर नाहीत 𝑂 हा सर्वात खालचा बिंदू आहे आणि 𝑂 पासून 𝐴 पर्यंतचे अंतर 𝑥1 आहे जर 𝐴 ला 𝐴′ असे गृहीत धरले तर 𝑂𝐴′ हे अंतर 𝑥1 आहे जर 𝐵 ला 𝐵′ असे गृहीत धरले तर 𝑂𝐵′ हे अंतर 𝑥2 आहे 𝐴′ आणि 𝐵′ मधील अंतर 𝐿 असेल 𝐵𝐵′ हे अंतर 𝑑2 आहे आणि 𝐴𝐴′ हे अंतर 𝑑1 आहे येथून येथेपर्यंतचे अंतर ℎ असेल ℎ𝑑2−𝑑1 ही आकृती 5 आहे ज्यामध्ये दोन्ही सपोर्ट वेगवेगळ्या उंचीवर आहेत आता इक्वेशन 54 वरून हे आपल्याला माहीत आहे जेव्हा 𝑦𝑑1 𝑥𝑥1 असेल म्हणजे 𝑥1𝑑1 हे कॉर्डीनेट पॉईंट असतील तेव्हा आपण असे लिहू शकतो हे इक्वेशन 58 असेल त्याचप्रमाणे जेव्हा 𝑦𝑑2 असेल आणि 𝑥𝑥2 असेल तेव्हा वरील इक्वेशन असे लिहू शकतो हे इक्वेशन 59 असेल आता आकृतीवरून आपण ℎ𝑑2−𝑑1 असे लिहू शकतो हे इक्वेशन 60 असेल आता जर इक्वेशन 59 आणि 58 वरून 𝑑2 आणि 𝑑1 च्या किमती वरील इक्वेशन मध्ये भरल्यास हे इक्वेशन मिळेल हे इक्वेशन 61 असेल आकृती 5 वरून आडवे अंतर 𝐿𝑥1𝑥2 हे असून हे इक्वेशन 62 असेल आता इक्वेशन 61 वरून आपण असे लिहू शकतो हे इक्वेशन 63 असेल तर इक्वेशन 63 आणि 62 वरून आपल्याला 𝑥2−𝑥1 हे मिळाले हे इक्वेशन 64 असेल आता इक्वेशन 62 आणि 64 सोडवल्यास असे मिळते हे इक्वेशन 65 असेल आणि हे इक्वेशन 66 असेल आता इक्वेशन 66 मध्ये जर असेल तर 𝑥10 म्हणजेच 𝑥1 पॉझिटिव्ह असेल आणि जर असेल तर 𝑥10 पण जर तर 𝑥1 निगेटिव्ह असेल तर 𝑥1 निगेटिव्ह आहे म्हणूनच ही तुटक रेषा 𝐴 पासून 𝐵 पर्यंत वाढवली आहे पण खऱ्या आकृतीमध्ये हे वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे कारण हा सर्वात खालचा बिंदू आहे तर हा 𝑥1 आहे आणि हा 𝑥2 आहे 𝑥1 निगेटिव्ह आहे म्हणजे जर 𝑂 हा काल्पनिक बिंदू आहे हा काल्पनिक कर्वचा सर्वात खालचा बिंदू आहे तर याचा अर्थ असा की 𝑥1 निगेटिव्ह असल्यास सर्वात खालचा बिंदू 𝑂 काल्पनिक कर्वच्या बाहेर तुटक रेषा वापर करून आकृती c मध्ये दाखवले आहे खरंतर हे बाहेरच्या बाजूस आहे जेव्हा आपण उदाहरणे घेणार आहोत तेव्हा आपण गोष्टी कशा आहेत हे पाहूया आता वेगवेगळ्या लांबी असणाऱ्या कंडक्टर बद्दल माहिती घेऊ असे समजा की ट्रान्समिशन लाईनमध्ये वेगवेगळी लांबी असणारे कंडक्टर आहेत खरतर असे होत नाही पण समजा असे झाले तर प्रत्येक कंडक्टरवर असणारे टेन्शन हे त्याच्या लांबीवर अवलंबून असेलहे आपण पाहिले आहे खरंतर सस्पेन्शन आणि इन्सुलेटरद्वारे हे शक्य नाही प्रत्येक स्पॅनमधील तणाव समान करण्यासाठी विद्युतरोधक तार स्विंग करीत असल्याने याचा अर्थ अधिक किंवा प्रत्यक्षात हे दोन टॉवर्स दरम्यान साधारणपणे अंतर बनविते सामान्यत ते समान अंतर असते परंतु असे असले तरी आपल्या गोष्टी वेगवेगळ्या लांबी असणाऱ्या स्पॅनसाठी आहेत तरी 2 सपोर्टमध्ये दरम्यान समान तणाव गृहित धरणे शक्य आहे जर वेगवेगळा स्पॅन असेल तर 𝐿𝑒 असे असेल तर इक्विवलेंट स्पॅनसाठी वरील इक्वेशन सिग्माच्या रूपामध्ये असा लिहू शकतो हे इक्वेशन 67 असेल 𝐿𝑒 हा इक्विवलेंट स्पॅन इतका आहे आणि 𝐿𝑖 हा इंडिव्हिज्युअल स्पॅन इतका आहे 𝐿𝑒 असा लिहू शकतो हे इक्वेशन 68 आहे 𝐿𝑎𝑣𝑔 म्हणजेलाईनमधील सरासरी स्पॅन असेल हे इक्वेशन 69 आहे तर हे 𝐿𝑎𝑣𝑔 आहे आता 𝐿𝑚𝑎𝑥 म्हणजे लाईनमधील उच्चतम स्पॅन आता असे समजा की खूप सारे टॉवर आहेत त्यातील एकाचे अंतर जास्त आहे ते म्हणजे 𝐿𝑚𝑎𝑥 max𝐿1 𝐿2 𝐿3 𝐿𝑛 असेल हे इक्वेशन 70 आहे म्हणून लाईनचे टेन्शन 𝑇 इक्विवलेंट स्पॅनची लांबी आणि सॅग इक्वेशन वापरून असे मोजू शकतो पण 𝐿 च्या ऐवजी 𝐿𝑒लिहू शकतो तर हे इक्वेशन 71 वेगवेगळ्या स्पॅन साठीअसेल आता पुढे बर्फामुळे होणार परिणाम पाहूया पर्वतीय भागांमध्ये खूप बर्फवृष्टी होते त्यामुळे कंडक्टर भोवती बर्फ जमा होतो बर्फाची जाडी कमी जास्त प्रमाणात असू शकते पण त्याचा अभ्यास करताना आपण असे समजूयात ही सर्व ठिकाणी बर्फाची जाडी समान आहे बर्फ साठल्यामुळे कंडक्टरचे वजन वाढेल कारण बर्फाचे वजन जास्त असते तर आपल्याला सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे स्पॅनची डिझाईनज्यावर ट्रान्समिशन लाईन बांधलेली असते यावरून सॅग मोजला जातो त्यामुळे कंडक्टरवर साठणारा बर्फ आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे कंडक्टरवर त्याच्या इलास्टिक मर्यादेच्या बाहेर जाऊन काही इजा करत नाही पण कायमस्वरूपी लांबला जाऊ शकतो त्यामुळे पर्वतीय भागामध्ये कंडक्टरवर साठणारी बर्फाची जाडी लक्षात घेणे गरजेचे आहे कंडक्टरवर साठणाऱ्या बर्फामुळे लाईन डिझाईनवर होणारा परिणाम पाहुयात बर्फ साठल्यामुळे कंडक्टरचे वजन वाढते बर्फ साठल्यामुळे कंडक्टरचा पृष्ठभाग वाढतो आणि त्यामुळे त्यावर हवेचा दबाव जास्त येतो तर येथे बर्फ साठलेल्या कंडक्टरची एक योग्य आकृती दाखवली आहे सर्व ठिकाणी बर्फ समान नसला तरी आपण असे समजूयात की तो समान आहे तर ही तुटक रेषा म्हणजे कंडक्टर आहे आणि बर्फाची जाडी सर्व ठिकाणी समान आहे असे आपण गृहीत धरले आहे ही आकृती 8 आहे आपण असे गृहीत धरले आहे की 𝑡1 ही बर्फाची जाडी आहे कंडक्टरची डायमीटर आणि बर्फाची जाडी सेंटीमीटर मध्ये दिली आहे बर्फाचा क्रॉस सेक्शन हे इक्वेशन वापरून दिला जातो तर आता आपल्याला बर्फाने अच्छादलेले क्षेत्रफळ काढायचे आहे त्यासाठी संपूर्ण क्षेत्रफळ मधून कंडक्टरचे क्षेत्रफळ वजा करायचे तर अशाप्रकारे बर्फाचे क्षेत्रफळ मिळेल म्हणून बर्फाचा क्रॉस सेक्शन असा असेल 𝐴𝑖 तर त्याचे मीटर स्क्वेअर मध्ये रुपांतर करू तर असे होईल आता बर्फाचा पर मीटर वोल्युम शोधूयात पण वोल्युम हा मीटर क्यूब मध्ये असतो 𝑉𝑖𝑐𝑒 1 × 𝐴𝑖 𝑚3असे असेल जेव्हा तुम्ही मीटर क्यूब पर मीटर असे लिहिता तेव्हा हा त्याचा अर्थ एक मीटर लांबीच्या कंडक्टरवर 𝑡1 जाडी असूनसाठलेला बर्फ असा होतो

म्हणून 𝑉𝑖𝑐𝑒 𝜋𝑡1𝑑𝑐 𝑡1 × 10−4 𝑚3𝑚 असे असेल हे इक्वेशन 72 असेल आता बर्फाचे वजन 𝑊𝑒 समजा 𝑊𝑐 𝐾𝑔𝑚3 हे असेल म्हणून बर्फाचे पर मीटर वजन 𝑊𝑖 𝑊𝑐𝜋𝑡1𝑑𝑐 𝑡1 × 10−4 𝐾𝑔𝑚 असे येईल पण संपूर्ण वजन म्हणजे बर्फाचे वजन अधिक कंडक्टरचे वजन असेल त्यामुळे दोन्ही सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे तर कंडक्टरवरील संपूर्ण लोड म्हणजे कंडक्टरचे वजन 𝑊 आणि बर्फाचे वजन 𝑊𝑖 यांची बेरीज असेल 𝑊𝑇 𝑊 𝑊𝑖 हे इक्वेशन 74 असेल 𝑊𝑇 म्हणजे कंडक्टरवरील संपूर्ण वर्टीकल लोड पर मीटर लेन्थ असेल 𝑊 म्हणजे कंडक्टरचे पर मीटर लेन्थ वजन असेल आणि 𝑊𝑖 म्हणजे बर्फाचे पर मीटर लेन्थ वजन असेल तर या गोष्टी खूप सोप्या आहेत फक्त आपल्याला बर्फाची जाडी सर्व ठिकाणी समान आहे असे गृहीत धरायचे आहे आणि त्यावरून क्रॉस सेक्शन एरिया किती बर्फ आहे हे शोधायचे आहे नंतर बर्फाचा वन मीटर लेन्थसाठी वोल्युम शोधायचा आहे त्यानंतर बर्फाचे वजन 𝑊𝑐 𝐾𝑔𝑚3 असे आहे समजून संपूर्ण वर्टीकल वजन शोधायचे आहे ते वजन 𝑊 𝑊𝑖 इतके असेल आता पुढे हवेमुळे होणारे परिणाम पाहणार आहोत कारण हवेतला दबाव जास्त असतो आता आपण असे गृहीत धरूया की हवा कंडक्टरच्या संपूर्ण पृष्ठभागावर समान वाहत आहे आणि काही भागावर बर्फ साठला आहे आणि काही भागावर बर्फ साठला नाही आकृती 9 बर्फ न साठलेल्या कंडक्टरवर येणारा हवेचा दबाव दाखवत आहे आणि आकृती 10 बर्फ साठलेल्या कंडक्टरवर येणारा हवेचा दबाव दाखवत आहे तर आता आपण येथे असे गृहीत धरले आहे की कंडक्टरवर बर्फ साठलेला नाही त्यावरून हवा वाहत आहे कंडक्टर ची लांबी 1 मिटर आहे आणि कंडक्टरचा डायमीटर 𝑑𝑐 हा सेंटीमीटर मध्ये आहे आता पुढे कंडक्टरवर समान जाडीचा बर्फ साठला आहे असे गृहीत धरुयात तर हा हवेचा दबाव आहे येथे आपण कंडक्टरची लांबी एक मीटर घेतली आहे आणि बर्फाची जाडी 𝑡1आहे कंडक्टरचा डायमीटर 𝑑𝑐 आहे त्यामुळे आपण आधी पाहिल्याप्रमाणे 𝑑𝑐 2𝑡1 असे असेल हा बर्फ साठलेल्या कंडक्टरवरील हवेचा दबाव आहे आता आपण एक मीटर लांबीच्या कंडक्टरवर बर्फ साठला नाही असे गृहीत धरुयात त्यामुळे 𝑆𝑛𝑖 𝐴𝑛𝑖 × 𝑙 असे असेल येथे 𝑆𝑛𝑖 बर्फ न साठलेला कंडक्टरची स्क्वेअर पर मीटर लेन्थ असेल 𝐴𝑛𝑖 बर्फ न साठलेला कंडक्टरचा स्क्वेअर मीटरक्रॉस सेक्शन एरिया असेल आणि 𝑙 म्हणजे कंडक्टरची लांबी असेल तर 𝐴𝑛𝑖 × 𝑙 यांचा गुणाकार केला आहे कारण 𝐴𝑛𝑖 म्हणजे बर्फ न साठलेला कंडक्टरचा स्क्वेअर मीटरक्रॉस सेक्शन एरिया आहे आणि 𝑆𝑛𝑖 म्हणजे बर्फ न साठलेला कंडक्टरची स्क्वेअर पर मीटर लेन्थ आहे 𝑙 ही कंडक्टरची लांबी असल्यामुळे म्हणजेच बर्फ न साठलेला कंडक्टरचा एक मीटर लांबीचा भाग आहे म्हणून एक मीटर साठी असेल हे इक्वेशन 76 आहे यासारखे बर्फ साठलेल्या कंडक्टरसाठी इक्वेशन पाहूया आता आपण बर्फ साठलेल्या कंडक्टरसाठी वरीलप्रमाणे इक्वेशन पाहुयात आता 𝑆𝑤𝑖 𝐴𝑤𝑖 × 𝑙 म्हणजे 𝑆𝑤𝑖 बर्फ साठलेला कंडक्टरची स्क्वेअर पर मीटर लेन्थ असेल 𝐴𝑤𝑖 बर्फ साठलेला कंडक्टरचा स्क्वेअर मीटरक्रॉस सेक्शन एरिया असेल आणि 𝑙 म्हणजे कंडक्टरची लांबी असेल बर्फ असल्याने डायमीटर इतका होईल म्हणजे हे इक्वेशन 78 असेल त्यामुळे हवेमुळे बर्फ नसलेल्या कंडक्टरवर आलेला दबाव आकृती 9 मध्ये दाखविला आहे 𝑝 हवेचा दबाव असेल तर हे इक्वेशन 79 असेल एक मीटर लांबीच्या बर्फ साठलेल्या कंडक्टरचा इतका असेल त्यामुळे 𝐹 हवेच्या दबावामुळे लाईनवर आलेला फोर्स 𝐾𝑔𝑚 असेल आणि 𝑝 हवेचा दबाव 𝐾𝑔𝑚2 असेल आता आकृती 10 मध्ये बर्फ साठलेला कंडक्टर दाखवला आहे तर 𝐹 𝑆𝑤𝑖 × 𝑝 असेल एक मीटर लांबीच्या कंडक्टरसाठी आपण पाहिले आहे की असे असते म्हणून हे इक्वेशन 82 असेल कंडक्टरवरील इफेक्टिव्ह लोड 𝑊𝑇𝑊𝑊𝑖 हा आहे 𝜃 हा कोन आहे 𝑊𝑒 म्हणजे इफेक्टिव्ह किंमत आहे तर हा फोर्सचा त्रिकोण आहेहा कंडक्टर आहे त्यामुळे असे असेल आकृती 11 फोर्सचा त्रिकोण दाखवते म्हणून सॅग असा मोजू शकतो तर हे इक्वेशन 84 असेल तर याच बरोबर सॅग आणि टेन्शन बद्दलच्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत आता आपण काही उदाहरणे पाहुयात आता उदाहरण 2 पाहुयात ट्रान्समिशन लाइनवरील ताण 150 𝑚 इतका आहे मी याखाली रेष मारत आहे म्हणजे तुम्हाला पहायला सोपे जाईल हवेचा दबाव 20 𝐾𝑔𝑚2 आहे आणि बर्फाची जाडी 1 25 𝑐𝑚 एवढी आहेकंडक्टरचा डायमीटर 2 8 𝑐𝑚 आहे आणि वजन 1520 𝐾𝑔𝑘𝑚 आहे आणि मजबूतपणा 12900 𝐾𝑔 आहे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर येथे 2 हा सेफ्टी फॅक्टर आणि हे बर्फाचे वजन असताना पॅराबोला मेथड वापरून खालील गोष्टी शोधायच्या आहेत पॅराबोला मेथड आपण याआधी पाहिली आहे 𝐾𝑔𝑚 मध्ये बर्फाचे वजन b कंडक्टरवरील वर्टीकल लोड 𝐾𝑔𝑚 c हवेमुळे लाईनवर येणारा होरिझोंतल फोर्स 𝐾𝑔𝑚 d कंडक्टरवर असणारा संपूर्ण लोड 𝐾𝑔𝑚 e सॅग m f वर्टीकल सॅग m या सर्व गोष्टी शोधायच्या आहेत आता पहिल्यांदा बर्फाचे वजन मोजूयात इक्वेशन 73 मध्ये आपण पाहिले आहे की 𝑊𝑖 𝑊𝑐𝜋𝑡1𝑑𝑐 𝑡1 × 10−4 𝐾𝑔𝑚 असे असते सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्या या इक्वेशन मध्ये भरुया

80 𝑐𝑚 हे दिलेले आहे 80 1 तर 𝑊𝑖 1 45 𝐾𝑔𝑚 𝑊𝑖 हे बर्फाचे वजन आहे आता पुढे b मध्ये कंडक्टरवरील वर्टीकल लोड 𝐾𝑔𝑚 शोधायला सांगितला आहे वर्टीकल लोड म्हणजे इक्वेशन 74 म्हणून असे मिळेल c मध्ये हवेमुळे लाईनवर येणारा होरिझोंतल फोर्स 𝐾𝑔𝑚 शोधायला सांगितला आहे इक्वेशन 82 वरून तर 𝑑𝑐 𝑝 𝑡1 माहित आहेत त्यामुळे हे शोधायला सोपे जाईल 25 𝑐𝑚 𝑝20 𝐾𝑔𝑚2असे आहेत त्यामुळे 0 81 𝐾𝑔𝑚 इतका मिळेल सर्वांचे धन्यवाद आपण पुन्हा भेटू